आता आपण बिल्ट इन सेल्फ टेस्ट बद्दल बोलत आहोत एक टेक्निक जिथे चिपद्वारे स्वतः परीक्षण केले जाऊ शकते ही ठळक वैशिष्ट्ये पाहूया कोणत्या आवश्यकता आहेत आणि नंतर आपण हे कसे काही प्रमाणात साध्य करू शकतो ते पाहू एक्सटेर्नल टेस्टिंग इतके आपण चांगले करू शकत नाही परंतु आपण काय करू शकतो हे आपण पाहूया तर बिल्ट इन सेल्फ टेस्टने तयार केलेली मूळ कन्सेप्ट म्हणजे चिपच्या आत काही अतिरिक्त हार्डवेअर जोडणे जसे की टेस्ट जनरेशन आणि रिस्पॉन्स इव्हाल्युएशन आत केले जाऊ शकते आता आपण पाहू की कॉन्व्हेंशनल अँप्रोच म्हणजे काय आपण काय करु शकतो कॉन्व्हेंशनल अँप्रोच असा आहे की मी येथे आकृत्यानुसार दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे तर माझ्याकडे टेस्ट अंतर्गत एक सर्किट आहे CUT माझ्याकडे फंक्शनल स्पेसिफिकेशन आहे इनपुट आहेत आउटपुट आहेत तर मग मी काय करावे मी प्रथम एक टूल वापरतो मी टेस्ट जनरेशन चे टूल वापरतो जिथे या सर्किट नेट यादीमध्ये जे इनपुट प्रदान करीत आहे त्याप्रमाणे हे किंवा काही प्रकारचे तपशील आणि टेस्ट जनरेशन टूल मला टेस्ट व्हेक्टर टी चा सेट देईल हे एकदा केले जाते आता एकदा आपण जे करतो ते म्हणजे सर्किट तयार झाल्यावर आम्ही ऑटोमेटेड टेस्ट उपकरणे किंवा एटीई वापरतो आम्ही एटीई मेमरीमध्ये टेस्टचे नमुने लोड करतो आणि एटीई या इनपुटला या चिपमध्ये टाकतो म्हणून टेस्ट पॅटर्न लागू करणे आणि इव्हाल्युएटिंग रिस्पॉन्स करणे हे एटीईच्या नियंत्रणाखाली असेल आणि आपण लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे हे एटीई एक अत्यंत महाग उपकरण आहे हा अधिक कॉन्वेशनल अँप्रोच आहे परंतु येथे आमची टेस्ट जनरेशन आणि रिस्पॉन्स इव्हाल्युएटिंग हे दोन्ही चिपच्या आतच करीत आहोत म्हणूनच आम्ही टेस्ट जनरेट करण्यासाठी एक्सटेर्नल टेस्ट जनरेटरवर अवलंबून नाही आहोत कदाचित आपण टेस्ट लागू करण्यासाठी काहीतरी किंवा एक्सटेर्नल एटीई असाल चिप वर हे करण्यासाठी स्वाभाविकच आम्हाला अतिरिक्त हार्डवेअरची आवश्यकता आहे समजा आम्ही चिप्समध्ये या प्रकारची अतिरिक्त सुविधा लागू केली आहे जेणेकरून ती स्वतः टेस्ट करेल बीआयएसटी तर बीआयएसटी ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी आम्हाला किमान 2 पिन आवश्यक आहेत तर तेथे एक पिन असेल जो टेस्ट कंट्रोल करत असेल तर येथे आपण चिपला सांगत आहात की आता आपण स्वत ची टेस्ट घ्या जर पिन ऍक्टिव्हेट झाला तर चिप टेस्ट सुरू करेल आणि ते एक्सटेर्नल हस्तक्षेपाशिवाय इंटर्नॅली होईल आणि एकदा टेस्ट संपल्यानंतर एक आऊटपुट पिन बोलले कि गुड किंवा बॅड हे सांगेल की मी गुड किंवा मी बॅड आहे बीआयएसटी याच्या व्यतिरिक्त जास्त काही सांगणार नाही हे फक्त एकतर चिप चांगले काम करीत आहे किंवा काहीतरी चुकीचे आढळले आहे हे सांगेल

तर आता हे माझ्या चिपच्या आतील बाजूस असे दिसेल पूर्वी आमच्याकडे फक्त आमचे सर्किट्स टेस्ट होते परंतु आता आमच्याकडे एक टेस्ट जनरेटर आहे आमचा रिस्पॉन्स कॉम्पॅक्टर आहे आपल्याला थोड्या वेळानंतर मी सांगेल हे कशासाठी पाहिजे आहे आणि एक्सटेर्नल तसे मी म्हटल्याप्रमाणे बीआयएसटी ऑपरेशन सुरू करण्यासाठी किंवा ऍक्टिव्हेट करण्यासाठी आम्हाला एक नियंत्रण सिग्नल आवश्यक आहे आणि टेस्ट च्या निकालाचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी एक नियंत्रण सिग्नल आवश्यक आहे ठीक आहे आता आपण या मागील मोटिवेशन पाहूया आम्हाला बीआयएसटी का आवश्यक आहे आणि त्याचे फायदे काय आहेत मी आधीच नमूद केले आहे की आम्हाला महागड्या ऑटोमेटेड टेस्ट उपकरणांची आवश्यकता नाही आपणास असे दिसते की हे एटीइ अत्याधुनिक उपकरण आहे हे बल्की उपकरणे आहेत हे अत्यंत नियंत्रित वातावरणात स्थापित केले जाते म्हणून जेव्हा आपल्याला चिपची टेस्ट घ्यायची असेल तेव्हा आम्हाला एटीई जवळ जावे लागेल एटीई वर ठेवावे लागेल आणि एटीई फक्त टेस्ट व्हेक्टर लागू करेल आणि त्याची टेस्ट करेल परंतु आता आपल्याकडे चिपमध्ये बीआयएसटी वैशिष्ट्य असल्यास चिपची टेस्ट घेण्यासाठी एटीईकडे जाणे आवश्यक नसते आपण आपल्या फील्ड मध्ये आपल्या लॅबमध्ये देखील याची टेस्ट घेऊ शकता तर फील्ड टेस्ट साठी वापरले जाऊ शकते डायग्नोसिस म्हणजे कोणती चिप खराब आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करणे डायग्नोसिस म्हणजे अपयशाचे सोर्स ओळखणे तर सामान्यत सिस्टममध्ये आम्ही सॉफ्टवेअर टेस्ट नावाची काहीतरी वापरतो जसे की आपण कदाचित प्रथमच मशीन चालू करता तेव्हा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्ये पाहिले असेल तेथे एक सॉफ्टवेअर डायग्नोस्टिक चालू होते जे एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे तर हे काही नियमित तपासणी करते ते मेमरी इ तपासते आणि जर असे आढळले की काहीतरी चूक आहे तो एका कोडसह रिपोर्ट देतो तर त्या कोडचा अर्थ काय आहे किंवा कोणती सब सिस्टिम योग्यरित्या कार्य करत नाही हे ओळखण्यासाठी आम्हाला डीकोड करावे लागेल आता बीआयएसटी हे या प्रकारच्या सॉफ्टवेअर टेस्टला पर्याय ठरू शकतो परंतु सामान्यत सॉफ्टवेअर टेस्ट मध्येच प्रॉब्लेम असतात कारण कि टेस्ट अत्यंत साधी आणि वरच्यावर पार पाडतात हार्डवेअरच्या दृष्टीने फॉल्ट कव्हरेज खूपच कमी आहे डायग्नोसिस रेसोलुशन देखील खूपच कमी आहे कधीकधी आपण फक्त असे म्हणाल की आपल्या पीसीच्या मदर बोर्डवर फॉल्ट आहे परंतु मदर बोर्डमध्ये कुठे हे सांगता येणार नाही आणि कारण तो एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो चालू आहे तो अधिक वेळ घेईल परंतु बीआयएसटीमध्ये आम्ही हार्डवेअरमध्ये हे करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि जर आपण हे केले तर फायदे नक्कीच आहेत टेस्ट एफ्फोर्ट कमी होतील कारण घेतलेला वेळ कमी असेल डायग्नोसिस अधिक चांगले होईल कारण चिप लेवल वर चीप आपण टेस्ट करू शकता आणि आपण हे फील्ड मध्ये करु शकत असल्याने आपली सिस्टम मेंटेनन्स आणि दुरुस्ती खर्च देखील कमी होईल तर प्रत्येक वेळी फील्ड वर जाऊन त्या स्थानाचा फॉल्ट शोधण्या पेक्षा आपण आपल्या स्वत च्या छोट्या लॅबमध्ये देखील हे ठीक करू शकता आता बीआयएसटी आर्किटेक्चर सर्व साधारणपणे यासारखे दिसते तर आता माझे सर्किट टेस्ट प्रोसेस मध्ये आहे ज्याची मला टेस्ट घ्यायची आहे तर मला आवश्यक असलेले कॅम्पोनन्ट काय आहेत तर हे संपूर्ण चित्र असे आहे जे चिपच्या आत जाते मला एक पॅटर्न जनरेटर हवा आहे जो माझे टेस्ट पॅटर्न तयार करेल आता मी सांगू शकतो की माझ्याकडे एक चांगला टेस्ट जनरेटर आहे तो टेस्ट पॅटर्नचा चांगला लहान सेट तयार करू शकतो मला तो रॉममध्ये आणि रॉम चिपच्या आत ठेवू द्या परंतु हे शक्य आहे परंतु रॉमचे ओव्हरहेड बरेच जास्त असेल काही सर्किट्ससाठी आपल्याला असे आढळेल की आपल्याला 1000 टेस्ट वेक्टर आवश्यक आहेत तर फक्त तेच साठवण्यासाठी आपल्याला रॉम 1000 वर्ड्सची आवश्यक आहे आणि अर्थातच हार्डवेअरच्या तुलनेत रॉमचा असेस वेळ कमी होईल तर सामान्यत काय केले जाते पॅटर्न जनरेटर हा एक प्रकारचा हार्डवेअर स्ट्रक्चर आहे जो खूप वेगवान पळवू शकतो आणि काही पॅटर्न तयार करु शकतो जो टेस्ट साठी वापरला जाईल म्हणूनच हा मल्टिप्लेक्सर सिलेक्ट करत आहे कि आपण प्राथमिक ऑपरेशनमध्ये असलेल्या या ऑपरेशनच्या नॉर्मल मोडमध्ये आहात किंवा जेथे हा प्रायमरी इनपुट आत जायला पाहिजे तेथे आपण टेस्ट मोडमध्ये आहात त्याचप्रमाणे येथे नॉर्मल मोडमध्ये सर्किटचे आउटपुट पीओकडे जाईल जे प्रायमरी इनपुट चे असेल परंतु टेस्ट मोड दरम्यान आपल्याकडे चिपच्या आत रिस्पॉन्स कॉम्पॅक्टर असते मला हे समजून सांगू द्या तसेच मी पुन्हा सांगतो की मी सर्किटवर १००० टेस्ट पॅटर्न वापरत आहे तेथे १० आऊटपुट लाइन आहेत तर मी माहितीचे 1000 बिट्स आणि या प्रत्येक 100 टेस्ट वेक्टरशी संबंधित 10 आउटपुट लाइन जनरेट करीत आहे तर मी किती 1000 घेईन प्रत्येकाला अशी 10 लाइन आहेत तर तो 10 किलोबाइट डेटा असेल तर आपल्याकडे 100 किलोबाइट डेटा सॉरी सॉरी 10 10 लाइन गुणिले 1000 होय 10 किलोबाइट डेटा असेल तर तुम्ही असे म्हणू करू शकता की मी हे १० किलोबाइट एक्सपेक्टड रिस्पॉन्स पुन्हा रॉममध्ये साठवून ठेवतो आणि जेव्हा टेस्ट चालू असेल तेव्हा मी त्यांची बिट बाय बिट तुलना करीन परंतु येथे पुन्हा मी असे सांगेल कि आपण हे करू शकता ते नक्कीच आहे परंतु तुमचे ओव्हरहेड खूप जास्त होईल आपण असे म्हणत असल्यास की आपण आपले इनपुट वेक्टर स्टोअर करण्यासाठी आउटपुट रिस्पॉन्स स्टोअर करण्यासाठी रॉम वापरत असाल तर आपल्याला मोठ्या क्षमतेच्या मोठ्या साइजच्या रॉमची आवश्यकता आहे कारण आधुनिक जगतातील सर्किट्ससाठी सर्किट्सना असे म्हणावे की आपणास लाखो टेस्ट वेक्टर आवश्यक असतील आणि सर्किटमध्ये 100 आउटपुट असू शकतात तर आपल्याला स्टोअर करण्याची आवश्यकता असलेल्या टेस्ट डेटाचे प्रमाण खूप मोठे असू शकते तर आपल्याकडे रिस्पॉन्स कॉम्पॅक्टर नावाची एखादी वस्तू हवी जे टेस्ट डेटाची व्हॉल्यूम तुलनेने कमी प्रमाणात कमी करेल आणि कॉम्पॅक्शन नंतर आपण त्या छोट्या व्हॉल्युम साठी योग्य रिस्पॉन्स साठवण्यासाठी एक लहान रॉम वापरू शकता तर कॉम्पॅक्शननंतर आपण कॉम्पॅक्ट केलेल्या रिस्पॉन्स ची तुलना रॉममध्ये संग्रहीत असलेल्या गोल्डन व्हॅल्यू शी करता म्हणूनच जर ते मैच होत असतील तर आपली टेस्ट पास झाल्यास ते सांगेल हे गुड आहे जर फेल झाली तर सांगेल हे बॅड आहे परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण या सर्किटमध्ये पाहता आहात की काही गोष्टी बीआयएसटी हे पीआय ते मल्टिप्लेसरकडे जाण्यासारखे कनेक्शन तपासत नाहीत ती केवळ सर्किट आणि सर्किट टू रिस्पॉन्स कॉम्पॅक्टरच्या पॅटर्न जनरेशनची टेस्ट घेत आहे परंतु हे पीआय कनेक्शन पीओ कनेक्शन येथे काही त्रुटी असल्यास याची टेस्ट केली जात नाही तर हे लक्षात ठेवले पाहिजे आता रँडम पॅटर्न टेस्ट ही एक अतिशय महत्वाची आणि मनोरंजक संकल्पना आहे आतापर्यंत आम्ही जे काही बोललो आणि पाहिले ते आम्ही म्हणालो की आपल्या कडे एक सर्किट आहे आपल्या कडे काही फॉल्ट्स आहेत आपण फॉल्टस चा एक चांगला छोटासा सेट शोधण्याचा प्रयत्न करूया आम्ही असेही म्हटले आहे की टेस्ट जनरेशन कॉम्प्लेक्स आहे आणि विशेषत मोठ्या सर्किट्ससाठी यास वेळ लागतो आता एक पर्याय आहे येथे आम्ही म्हणतो की आम्ही फक्त टेस्ट पॅटर्न जनरेशन विसरलो आहोत आम्ही टेस्ट पॅटर्न जनरेटर अजिबात वापरत नाही काही प्रकारचे रँडम पॅटर्न नीट वापरुया रँडम पॅटर्न चा अर्थ ते पूर्णपणे रँडम पॅटर्न असतील परंतु आपण काय जनरेट केले ते वास्तविकपणे स्यूडो रँडम पॅटर्न आहेत स्यूडो रँडम पॅटर्न म्हणजे पॅटर्न जे वेळोवेळी पुनरावृत्ती करता येतात आणि हे स्यूडो रँडम पॅटर्न सामान्यत हार्डवेअर स्ट्रक्चर वापरून तयार केले जातात ज्यास लिनिअर फीडबॅक शिफ्ट रजिस्टर किंवा एलएफएसआर म्हटले जाते तर आपण काय करू शकतो आम्ही एलएफएसआर वापरू शकतो हे एक अगदी सोपी हार्डवेअर स्ट्रक्चर आहे किंवा म्हणा की आपण 1000 रँडम पॅटर्न ची निर्मिती करू शकतो आणि फॉल्ट सिम्युलेशन वापरुन आम्ही त्या 1000 टेस्ट नमुन्यांचा वापर करून शोधू शकतो कि रँडम पॅटर्न फॉल्ट कव्हरेज म्हणजे काय आहे फॉल्टसची टक्केवारी कशी आढळेल म्हणूनच जर आपण हे पाहिले की आमचे फॉल्ट कव्हरेज ऍक्सेप्टेबल व्हॅलू पर्यंत पोहोचले आहे तर आम्ही असे म्हणू शकतो की आपण हे बरेच पॅटर्न वापरूया मी एक उदाहरण देत आहे समजा आपल्याला 1 दशलक्ष टेस्ट नमुन्यांचा वापर केल्यानंतरच आपली डिझायरेबल पातळी गाठली आहे असे आम्हाला आढळले कॉन्व्हेंशनल टेस्ट जनरेशन साठी आपण पाहतो की 1 दशलक्ष ही खूप मोठी संख्या आहे कारण 1 दशलक्ष पॅटर्न तयार करावे लागतील कुठेतरी स्टोअर करावे लागेल एटीईमध्ये आम्हाला हा पॅटर्न एटीई मेमरीमध्ये लोड करावा लागेल परंतु येथे माझ्याकडे एलएफएसआर आहे जो कि फक्त 1 दशलक्ष क्लॉक सायकल रन केल्यावर तेथे कुठेही स्टोअर करण्या ची गरज नाही आणि म्हटले म्हणजे मी जर 1 गिगाहर्ट्जची क्लॉक फ्रीक्वेन्सी वापरली तर या 1 दशलक्ष पॅटर्न मध्ये कार्य करण्यासाठी केवळ 1 मिलीसेकंद वेळ लागेल तर तर आपल्याला हे देखील लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे कि येथे वेळ देखील तितकासा इशु नाही टेस्ट ची लांबी मोठी असू शकते परंतु टेस्ट जनरेशन खूप क्षुल्लक आहे आणि आम्ही एकतर आपल्या फॉल्ट कव्हरेजच्या इच्छित स्तरापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत सुरु ठेऊ शकतो परंतु कधीकधी ते बीआयएसटीवर लागू होत नाही आम्ही हे पाहू शकतो की एका पॉईंट नंतर आम्ही फॉल्ट शोधण्यास सक्षम नाही तर उर्वरित फॉल्टस साठी आपण एटीपीजी टूल वर स्विच करू शकता परंतु बीआयएसटी अँप्लिकेशनसाठी आम्ही हे करत नाही सहसा आम्ही प्युअर रँडम पॅटर्न टेस्ट करतो तर टिपिकल सर्किट्सचे वर्तन असे आहे म्हणून मी स्यूडो रँडम टेस्ट पॅटर्न लागू करताना हे टेस्ट व्हेक्टरची संख्या आहे आणि म्हणून फॉल्ट सिम्युलेशनद्वारे स्यूडो रँडम लागू करत आहे मी सतत वक्र असलेल्या फॉल्ट कव्हरेजवर लक्ष ठेवत आहे तर ती वेगाने वाढत जाईल परंतु पॉईंट च्या पलीकडे आता ती कमी लेव्हल वर जाईल तर जर आपण हा पॉईंट ओळखू शकत असाल तर आपण म्हणू शकता की ही माझी ऑप्टिमम नंबर टेस्ट व्हेक्टर आहे आणि मी खूप अप्लाय करेल आता ही संख्या सर्किट ते सर्किट पर्यंत अवलंबून किंवा वेगळी असेल दिलेल्या सर्किटसाठी त फॉल्ट सिम्युलेशन वापरुन आपल्याला योग्य व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे आता लिनिअर फीडबॅक शिफ्ट रजिस्टर म्हणजे काय ते पाहू नावाप्रमाणेच आता एलएफएसआर हे एक प्रकारचे शिफ्ट रजिस्टर आहे हे शिफ्ट रजिस्टरवर आधारित हार्डवेअर सर्किट आहे तेथे एक फीडबॅक सर्किट देखील आहे आणि फीडबॅक सर्किट हे लिनिअर फीडबॅक आहे येथे आपण मॅथेमॅटिक च्या डिटेल्स मध्ये जात नाही या फीड सर्किटमध्ये एक्सकॅल्युसिव्ह ओआर गेट आणि एक्सओआर फंक्शनचा समावेश आहे हे लिनिअर फंक्शन असल्याचे सिद्ध केले जाऊ शकते म्हणूनच याला लिनिअर फीडबॅक असे म्हटले जाते आणि एलएफएसआर हा स्यूडो रँडम पॅटर्नचा चांगला सोर्स असल्याचे आढळले आहे आणि बर्याच अँप्लिकेशनमध्ये याचा वापर केला गेला आहे रँडम नंबर जनरेशन अर्थातच एक अँप्लिकेशन आहे परंतु आपल्यातील बर्याच जणांनी सायक्लीक रिडंडंसी तपासणी ऐकली असेल जे त्रुटी तपासणीसाठी कॉम्युनिकेशन साठी वापरले जाते जेव्हा आपण हार्ड डिस्कवर काही डेटा स्टोअर करता तेव्हा सर्वत्र त्रुटी असू शकतात त्रुटी शोधण्याचा सीआरसी हा एक सामान्य आणि लोकप्रिय मार्ग आहे आणि येथे आम्ही काही प्रकारचे सीआरसी चेकसम किंवा स्वाक्षरी जनरेट करण्यासाठी एलएफएसआर वापरतो आणि आम्ही नंतर पाहू की जिथे आपण प्रतिसादांच्या कॉम्पॅक्शनबद्दल बोलतो तिथे पुन्हा आपण एलएफएसआर देखील वापरू शकतो हे आपण नंतर पाहू तर एलएफएसआर कसा दिसतो तर एलएफएसआरच्या दोन वैकल्पिक स्ट्रक्चर आहेत टाइप एक किंवा टाइप2 टाइप एक कलासिकल स्ट्रक्चर आहे जिथे आपण फीडबॅक ओळखू शकता हा एक एक्सओआर गेट आहे आपण डी1 डी 2 डी 3 डी 4 पहा किंवा हे फ्लिप फ्लॉप शिफ्ट रजिस्टर म्हणून कनेक्ट केलेले आहेत हे डी फ्लिप फ्लॉप आहेत तर शेवटच्या फ्लिप फ्लॉपचे आउटपुट या एक्सओआरच्या इनपुटमध्ये परत दिले जाते आणि डी 1 सारख्या इतर आउटपुटला एक्सओआरचे इनपुट म्हणून दिले जाते तर येथे माझ्याकडे एक पर्याय आहे मी हा वापरू शकतो मी डी 2 डी 2 डी 3 एकत्र घेऊ शकतो हे सर्व एकत्र आहेत आणि शिफ्ट रजिस्टरचे आउटपुट पहिल्या फ्लिप फ्लॉपला इनपुट म्हणून दिले जाते तर आपण पहा की या एलएफएसआरमध्ये एक्सटेर्नल इनपुट नाही म्हणून एकदा आपण प्रारंभिक व्हॅलू सह लोड केले आणि क्लॉक लागू केले की ते एक ऑटोनॉमस फॅशनमध्ये जाईल आणि ते सतत काही पॅटर्न तयार करेल तर एलएफएसआरची एक अल्टर्नेट आहे जी डेटा कॉम्पेक्शनसाठी अधिक सामान्यपणे वापरली जाते जिथे फीडबॅक सर्किटमध्ये एक्सओआर वापरण्याऐवजी आम्ही असे करतो आम्ही फीडबॅक थेट वापरतो परंतु आम्ही या एक्सओआर गेट्स दरम्यान आणि मध्ये कुठेतरी वापरू शकतो जेव्हा आपण XOR गेट वापरता तेव्हा आपण या ओळीतील एक इनपुट देखील घेतो तर येथे एक्सओआर गेट असू शकतो म्हणून येथून एक इनपुट येईल येथून एक इनपुट असे येईल तर याला टाइप 1 एलएफएसआर टाइप 2 एलएफएसआर असे म्हणतात तर आपण एलएफएसआर वापरून पॅटर्न तयार करण्याचे उदाहरण घेऊ आपण टाइप 1 एलएफएसआर घेऊ जिथे माझ्याकडे 4 फ्लिप फ्लॉप आहेत 4 बिट एलएफएसआर आहेत फीडबॅक कनेक्शन असे आहे डी 4 व डी 1 वरून एक्सओआरचे आउटपुट डी 1 ला दिले जाते आता एलएफएसआरचे वर्तन आपण ज्या पॉईंट वर फीडबॅक कनेक्शन घेत आहात त्या पॉईंट वर बरेच अवलंबून असेल आता हे फीडबॅक कनेक्शन या एलएफएसआरची रचना आहे यालाच करेट्रिस्टिक पॉलिनोमिल असे म्हणतात जसे की एलएफएसआरसाठी या विशिष्टतेचे प्रतिनिधित्व किंवा वैशिष्ट्य या पॉलिनोमिल द्वारे केले जाते याचा अर्थ काय आपण x ते पावर 4 पहाल x हे एक पॅरामीटर आहे x ते 4 पॉईंट हे दर्शविते x ला पावर 4 x ला पॉवर 3 x ला पॉवर 2 x पॉवर 1 आणि x ला पॉवर 0 तर येथे आपल्याकडे x पॉवर 4 आणि x पॉवर 1 पर्यंतची जोडणी आहे म्हणूनच या 2 टर्म्स आहेत आणि 1 देखील असेल कारण आपण x ला 0 सोबत जोडत आहात तर त्याऐवजी जर येथून एक कनेक्शन आहे नंतर x चे 1 च्या ऐवजी 2 पॉवर x चा वर्ग जर येथे कनेक्शन असेल तर तो एक्स क्यूब झाला असेल तर आपण ज्याच्या टॅपिंग पॉईंट्सवरुन आपण एक्सक्लुझिव्ह ओआर च्या इनपुटशी कनेक्ट करत आहात किंवा आपले करेट्रिस्टिक पॉलिनोमिल भिन्न असेल त्यानुसार याला करेट्रिस्टिक पॉलिनोमिल म्हणतात आता हे पॅटर्न डी 1 ने जनरेट केले आहेत ते येथे असावेत D4 D3 D2 D1 समजा आपण एलएफएसआरला 1 0 0 0 1 0 0 0 सह प्रारंभ करीत आहोत म्हणून जेव्हा आपण क्लॉक लागू करता तेव्हा तेथे एक बदल होईल आणि त्यात एक नवीन गोष्ट मिळेल ज्यामध्ये असेल डी 4 आणि डी 1 चा एक्सओआर तर हे डी 1 आणि हा डी 4 बरोबर आहे तर आपण यात शिफ्टिंग करू जसे कि D4 आणि D1 0 आणि केवळ 1 तर पुढच्या वेळी जेव्हा आपण शिफ्ट कराल तेव्हा हा 1 डी 1 मध्ये शिफ्ट केला जाईल पुढचा 1 आणि 0 आपण पुन्हा शिफ्ट कराल 1 स्थानांतरित होईल तर 1 1 1 आणि 0 पुन्हा 1 1 स्थानांतरित केले जाईल 1 1 1 पुन्हा 1 0 पुन्हा 1 स्थानांतरित केले जाईल परंतु आता 1 आणि 1 0 XOR 0 आहे तर आता 0 हलविले जाईल 1 आणि 0 पुन्हा 1 याप्रमाणे स्थलांतरित केले जाईल आपण क्लॉक लागू करताना आपण पहाल की काही पॅटर्न तयार केले गेले आहेत आणि विशिष्ट क्रमांकानंतर ही 1 0 0 0 पुनरावृत्ती होत आहे तर 1 0 0 नंतर पुन्हा हाच पॅटर्न येईल तर आपण पॅटर्न मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पॅटर्न जनरेट केले गेले आहेत रिपीट करण्यापूर्वी 15 पॅटर्न तयार केले जातात तर आपण अंदाज करू शकता की येथे कोणता पॅटर्न गहाळ आहे सर्व 0 पॅटर्न गहाळ आहे आपण एलएफएसआरकडे पाहिले तर सर्व 0 पॅटर्न खूपच आहेत आपण धोकादायक अर्थ सांगू शकता जसे की एकदा आपण या एलएफएसआरला सर्व 0 पॅटर्नसह लोड केले तर ते सर्व 0 स्टेट राहील कारण 0 चे एक्सओआर आणि 0 0 असेल 0 स्थानांतरित केले जाईल तर राइट शिफ्ट आणि 0 येईल तर हे सर्व 0 राहील म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही डेटा निर्मिती अँप्लिकेशन साठी एलएफएसआरची अपेक्षा करीत असतो तेव्हा आम्ही कधीही हे सर्व 0 ने लोड करत नाही आणि आम्ही निवडलेल्या एलएफएसआरचा हा एक चांगला प्रकार आहे कारण 0 व्यतिरिक्त आम्ही इतर सर्व 15 पॅटर्नची निर्मिती करण्यास सक्षम आहोत आणि जर आपण या आकड्यांच्या डेसिमल एक्व्हयलेन्ट पाहिले तर 1 0 0 0 हे 8 1 3 7 15 14 12 10 5 नंतर 11 6 आणि अशाच प्रकारे रँडम नंबर दिसत आहेत रँडम साठी आता काही स्टॅंडर्ड टेस्ट आहेत तर लोक रँडम तेच्या संदर्भात एलएफएसआरने जनरेट केलेल्या पॅटर्न चे इव्हॅल्युएशन केले आहेत आणि असे आढळून आले आहे की यादृष्टीची गुणवत्ता एका टेस्ट व्यतिरिक्त खूपच चांगली आहे ज्यामुळे इतर टेस्ट्स समाधानकारकपणे उत्तीर्ण होतात तर जरी आपल्यास सिरीयल बिट पॅटर्न पाहिजे असेल तर आपण कोणत्याही फ्लिप फ्लॉपचे आउटपुट घेता हे देखील रँडम 0 1 1 1 आहे आणि 0 1 0 1 1 आणि 0 0 1 1 0 1 हे देखील रँडम आहे आपण एकतर रँडम म्हणून पॅरलल पॅटर्न घेऊ शकता किंवा सिरीयल आपण कोणत्याही एका फ्लिप फ्लॉपचे आउटपुट घेऊ शकता परंतु फक्त एक टेस्ट जे मी म्हणालो जे रँडम बाबतीत समाधानी नाही ते आहे कारण बेसिक स्टक्चर ही एक शिफ्ट रजिस्टर आहे आपल्याला दिसेल की तेथे एक पॅटर्न डायग्नोलाली आहे 0 0 0 0 0 या स्थानांतरित होत आहेत 1 1 1 1 तर हे उजवीकडे शिफ्ट केले जात आहेत म्हणून याला भिन्न बिट्समधील क्रॉस कोरिलेशन म्हणतात ही एक अशी प्रॉपर्टी आहे जिथे ते अयशस्वी होते आता एलएफएसआर च्या काही व्याख्या आता आम्ही या उदाहरणात 4 बिट एलएफएसआर घेतला आहे आम्ही पाहिले आहे की आम्ही 15 नमुने तयार केले आहे तर सर्वसाधारणपणे एन बिट किंवा एन स्टेज एलएफएसआरसाठी जेणेकरून आपल्याकडे दोन घातांक वजा एक पॅटर्न असू शकते एलएफएसआरद्वारे जनरेट केलेला हा अनुक्रम जिथे सर्व 0 पॅटर्न व्यतिरिक्त इतर सर्व पॅटर्न जनरेट होत आहेत त्यास जास्तीत जास्त लांबीचे सिकवेन्स किंवा एम सिकवेन्स म्हणतात आता या एलएफएसआर प्रमाणे करेट्रिस्टिक पॉलिनोमिल टॅपिंग पॉईंट्स ते करेट्रिस्टिक पॉलिनोमिल परिभाषित करतात तर एम सिक्वेन्स जनरेट करणार्या करेट्रिस्टिक पॉलिनोमिल ला प्रिमिटिव्ह पॉलिनोमिल म्हणतात आता या उदाहरणासाठी हे प्रिमिटिव्ह पॉलिनोमिल होते म्हणूनच 15 पॅटर्न तयार केले गेले म्हणूनच ही आणखी एक व्याख्या म्हणजे इरिड्युसिबल पॉलिनोमिल म्हणजे पॉलिनोमिल ज्यास फॅक्टर करता येत नाही आता प्रिमिटिव्ह पॉलिनोमिल एक इरिड्युसिबल पॉलिनोमिलचा एक प्रकार आहे तर अशा प्रकारचे प्रिमिटिव्ह पॉलिनोमिल ओळखण्याचे मार्ग आहेत या प्रिमिटिव्ह पॉलिनोमिल च्या विस्तृत यादी विविध ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून मी तुम्हाला काही दाखवित आहे ही संख्या फ्लिप फ्लॉपची संख्या दर्शवते याचा अर्थ असा की एलएफएसआर मधील चरणांची संख्या आणि हे एक प्रकारचे कोडिंग आहे जेथे आपण टॅप घेत आहात तेथून ३ 1 0 म्हणजे आपण नक्कीच टॅप घेत आहात शेवटच्या टप्प्यात 1 आणि 0 ऐवजी 3 तेथे असतील तर पॉलिनोमिल 4 साठी x क्यूब प्लस x प्लस 1 असेल x 4 x प्लस 1 त्याचप्रमाणे या 16 32 64 साठी असेल तर तुम्ही पहा जर आपण यासारख्या प्रिमिटिव्ह पॉलिनोमिल सह 32 बिट एलएफएसआर घेत असाल तर याचा अर्थ असा की हे बरेच टॅपिंग पॉईंट्स असतील तर आपल्याकडे एक सर्किट असू शकेल जो 2 घातांक 32 वजा 1 पॅटर्न 2 उत्पन्न करू शकेल म्हणजे 4 अब्ज पॅटर्न आमच्याकडे एक अतिशय सोयीस्कर सर्किट आहे जी 4 अब्ज रँडम पॅटर्न तयार करू शकते त्यामुळे याचा एक मोठा फायदा आहे म्हणूनच या M सिक्वेन्स मध्ये काही मनोरंजक गुणधर्म देखील आहेत जसे मी प्रथम म्हटले आहे रिपीट होण्यापूर्वीचा कालावधी 2 पावर N वजा 1 पर्यंत असेल याचा अर्थ असा की बिट ए पी प्लस आय हा ए आय फॉर पी च्या समान एन वजा 1 च्या समान होईल ते पी नंतर रिपीट होते कोणत्याही 0 नसलेल्या स्टेटपासून प्रारंभ करून एलएफएसआर रिपीट करण्यापूर्वी उर्वरित 2 पॉवर एन वजा 1 स्टेटमधून जाईल आम्ही हे आधीच पाहिले आहे एकची संख्या शून्यंच्या संख्येत 1 पेक्षा भिन्न आहे तर आपण कोणत्याही बिट्ससाठी आउटपुट कॉलोम पाहिले तर एक सामान्य ट्रूथ टेबल पहा जिथे आपल्याकडे सर्व 2 पॉवर एन शून्यांची संख्या आणि एक समान आहेत आता येथे आपल्याकडे सर्व 0 पॅटर्न नाहीत म्हणून आता शून्य 1 कमी असेल बरोबर एकची संख्या शून्यांची संख्या 1 ने ओलांडेल आणि येथे काही इतर गुणधर्म देखील आहेत जे सध्याच्या संदर्भात फार महत्वाचे नाहीत जसे की आपण तयार केलेल्या बिट्सच्या सिकवेन्स मध्ये एन साईज च्या विंडोला स्लाइड केल्यास नंतर प्रत्येक बायनरी पॅटर्न चा कालावधी पूर्णतः एकदा दिसेल माझ्या म्हणण्याप्रमाणेच आपण विड्थ 4 ची विंडो सरकल्यास 0 1 1 1 या सारखे दिसेल नंतर 1 1 1 1 नंतर 1 1 1 0 1 1 0 1 1 0 1 0 तर ते एकदा आणि युनिक दिसतील आता अर्थातच तेथे आणखी काही प्रॉपर्टी आहे जि चालते म्हणून येथे आम्हाला ती नको आहे आता एम सीक्वेन्सची रँडम प्रॉपर्टी ही आपल्याला येथे काहीं प्रमाणात इंटरेस्ट दाखवेल कारण एम सीक्वेन्समध्ये सुडो रँडमनेसचे गुणधर्म खूप चांगले आहेत ऑटो कोरिलेशन क्रॉस कोरिलेशन 0 आहे परंतु आम्ही असे म्हटले आहे की क्रॉस कोरिलेशन मध्ये 2 आउटपुट बिट दरम्यान 2 सलग आउटपुट बिट पुअर असतात हे शिफ्ट रजिस्टर कनेक्शनमुळे होते तर बीआयएसटी सारख्या ठराविक टेस्ट वातावरणामध्ये आम्हाला आवश्यक तितके पॅटर्न तयार होऊ शकतात मी असे म्हटले तर मला 1 अब्ज पॅटर्न ची आवश्यकता आहे मी हे करू शकतो तर१ गिगाहर्ट्ज क्लॉक सोबत टेस्ट करण्यासाठी मला फक्त एक सेकंड टेस्ट अप्लाय करावी लागेल आणि चांगली गोष्ट म्हणजे आम्ही जास्तीत जास्त क्लॉक ची स्पीड टेस्ट घेण्यास सक्षम आहोत याला स्पीड टेस्टिंग असे म्हणतात जेथे काही दोष देखील उद्भवतात ज्यामुळे सर्किटमधील क्रिटिकल टाइम देखील सापडेल आम्ही अनेकदा स्कॅन डिझाइनमध्ये आम्ही अशा प्रकारचे दोष शोधत नाही तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बीआयएसटीच्या दुसर्या भागाकडे वळत आहोत तर आम्ही टेस्ट जनरेशन चा पाहिला भाग आहे परंतु आता आम्ही रिस्पॉन्स प्राप्त केल्यावर मी त्या भागाची कॉम्पॅक्ट आणि तुलना कशी करू शकतो हे पुढील व्याख्यानात दिसून येईल